मागील काही व्याख्यानांमध्ये आपण सूक्ष्म इलेक्ट्रो मेकॅनिकल प्रणालींचा वापर करून स्नायू द्वारे निर्मित गतीवर चर्चा केली विट्रो सेटअप मध्ये न्यूरोमस्क्यूलर जंक्शन कसे निर्माण करायचे यावरही चर्चा केली आता आपण एका वेगळ्या आव्हाना विषयी बोलू जे आव्हान उत्साही पेशींकडून फेस केल्या जाते याचा सामना तेही लोक करतात जे इन्सुलिन विमोचन पेशी वर काम करतात तसेच पेशीला किंवा स्नायूला नर्वस सिस्टम मधून काढून घेताना ज्या उत्साही पेशी असतात त्यांचा अभ्यास करतात आपण त्यांना गीलाल पेशीशिवाय कल्चर डिश मध्ये विभाजीत करीत आहोत नेमके काय घडते तर आपण हिप्पोकॅम्पल मधून मज्जातंतू वेगळे करतो अशाप्रकारे पिरॅमिडल न्यूरॉन्स डिश मध्ये वाढत असतात समस्या ही आहे की न्यूरॉन्स एक्शन पोटेन्शियल शूट करतात किंवा नाही न्यूरॉन मध्ये विद्युत क्रिया होणे गरजेचे आहे नाहीतर तो न्यूरॉन काही कामाचा नाही विद्युत सक्रिय न्यूरॉन म्हणजे त्याने आवश्यक सोडियम चॅनेल पोटॅशियम चॅनेल सोडियमपोटॅशियम एटीपी एएस पंप व्यक्त करावा आणि सोडियम चॅनेल मध्ये वेगवान सक्रिय सोडियम चॅनेल असावे काही सोडियम चॅनेल्स हे हळू सक्रिय असतात ते साधारणतः कार्डियाक सिस्टमचे पेसमेकर पेशी वर असतात या सगळ्या गोष्टी न्यूरॉन्सचे विद्युतीय भिन्नता यावर आधारित कल्चर मध्ये येते येथे मी तीन परिस्थिती विषयी बोलणार आहे हे कशाप्रकारे यशस्वीपणे केल्या जाते यासाठी एक मार्ग म्हणजे उंदराच्या अठरा दिवसांच्या गर्भापासून जेव्हा तुम्ही शुद्ध हिप्पोकॅम्पल न्यूरॉन्स वाढविता पेशींना प्लेट करीत असताना ते 25 किंवा 20 किंवा त्याही पेक्षा कमी म्हणजे 10 प्रमाणात ग्लूटामेटचा मायक्रो मोलार टाकतात ग्लूटामेट एक उत्तेजक न्यूरोट्रांसमीटर आणि मज्जासंस्था किंवा हिप्पोकॅम्पल न्यूरॉन्स आहे तुम्ही जर हिप्पोकॅम्पल न्यूरॉन्स चे वर्गीकरण केले तर दोन प्रकार प्रकारांमधे होते एक तर ते असेल ग्लूटामॅटर्जिक किंवा ते जीएबीएर्जिक किंवा एक लहान लोकसंख्या असेल जी कोलिनेर्जिक असेल हे एफ 18 चे समीकरण आहे ती गर्भाशय स्टेज आहे ग्लूटामॅर्टेजिक न्यूरॉन्स उत्पन्न करतात ग्लूटामेट जे एक न्यूरोट्रांसमीटर जीएबीएर्जिक आहे न्यूरोट्रांसमीटर जीएबीएर्जिक हे गाबा उत्पन्न करतात जे एक न्यूरोट्रांसमीटर कोलिनेर्जिक आहे आणि हे असिटिल्कोलीन उत्पन्न करतात जे एक न्यूरोट्रांसमीटर आहे एफ 18 कल्चर करताना 20 ते 25 प्रमाणात ग्लूटामेटचा मायक्रो मोलार ऍड केल्या जातो असे केल्याने चॅनेल च्या विलगीकरणात मदत होते आणि पुढे x उत्साहित होऊन ग्लूटामेट रीसेप्टरला त्याच्या पृष्टभागावर बांधण्यास मदत करते हे तेच तंत्र आहे जे मोटोर न्यूरॉन्स ई14 साठी वापरल्या जाते जेणेकरून ते मोटोर न्यूरॉन्स विद्युतीय उत्साह उत्पन्न करतील तुम्हाला ग्लूटामेट वापरताना फारच सावधान रहावे लागते कारण त्याचा थोडासा ही जास्त वापर हा पेशींमध्ये विषारीपणा वाढवु शकते आता आपल्याला आश्चर्य वाटत असेल की आपल्या शरीरामध्ये का बरं विषारीपणा होत नाही तो होतो परंतु त्यांच्याच शरीरामध्ये होतो जो व्यक्ती हायपर अपस्मारने ग्रस्त आहे याचे कारण म्हणजे आपले न्यूरॉन्स हे चमकदार पेशींनी घेरलेले असतात या चमकदार पेशींमध्ये प्रचंड क्षमता असते आणि त्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात या चमकदार पेशी आपल्या या यंत्रणेने मधून उत्तेजित न्यूरोट्रांसमीटरला जलद गतीने बाहेर ओढून घेतात दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर या चमकदार पेशी स्पंज सारखे काम करतात चमकदार पेशी आहे आणि हे न्यूरॉन्स आहेत जर तुम्हाला शुद्ध कल्चर करायचे असेल म्हणजेच तुम्हाला चमकदार पेशी तेथे नको आहेत येथे तुम्हाला सावधान रहावे लागेल की तुम्ही फार जास्त प्रमाणात ग्लूटामेट वापरत नाही कारण जर असे झाले तर पेशींना नुकसान होऊ शकते यामुळे फार कमी पेशीं कार्यान्वित होतील यावर मला चर्चा करायची आहे मी नंतर तुम्हाला काही कागद देईल यावरून तुम्ही हे अभ्यासू शकतात की चमकदार पेशींना कल्चर डिश मध्ये वापरल्या मुळे पेशींमध्ये विद्युतकिय उत्साह वाढतो हा एक रंजक अभ्यास आहे जो मायक्रो इलेक्ट्रोड अॅरे वर होतो या पेशी वाढतात आणि तुम्ही न्यूरॉन्स पेशींच्या वरती चमकणाऱ्या पेशी ठेवता या पेशींना तुम्ही न्यूरोनल हिप्पोकॅम्पल न्यूरॉन्स जोडता चमकणाऱ्या पेशींचा वापर केल्यामुळे न्यूरॉन्स मध्ये विविध प्रकारचे आयन चॅनेल्स आपल्याला बघायला मिळतात जे मुळातच न्यूरॉन्स मध्ये उपस्थित असतात तसेच इतर गोष्टींवरही प्रभाव करताना दिसतो तर पहिली पद्धत मी तुम्हाला सांगितली ती म्हणजे ग्लूटामेट चा वापर करणे दुसरी पद्धती म्हणजे चमकदार पेशींचा वापर करणे यामध्ये काही समस्या निर्माण होऊ शकतात जसे मी तुम्हाला पूर्वी सांगितले आहे की या विभाजन करणाऱ्या पेशी आहेत तुम्हाला त्यांना वापरायचे आहे तसेच तुम्हाला एक मिडीयम सुद्धा विकसित करायचे आहे जे चमकणार्या पेशींचा प्रसार काही प्रमाणात प्रतिबंधित करेल कारण आपण न्यूरॉन्स जास्त प्रभावित करू शकत नाही तुम्हाला मीडियम विकसित करताना हे लक्षात घ्यायचे आहे की चमकदार पेशी जास्त प्रमाणात वाढू नये कारण त्या या न्यूरॉन्स आणि त्याचे कंज्यूम्स यांच्यामधील कनेक्टिविटी प्रभावित करू शकते तुम्हाला हे बघावे लागेल की न्यूरॉन्सची परिपूर्ण वाढ होऊन ते बेड ऑफ ग्लिआ सो बत कंनेक्टिविटी निर्माण करू शकतात या काही समस्या आहेत ज्या मागील दोन दशकां पासून लोक यांचा अनुभव करीत आहेत कशाप्रकारे विट्रो सेटप विकसित करायचा ज्याचा वापर करुन अनेक प्रयोग केल्या जाऊ शकतात परंतु हा प्रश्न जरा गुंतागुंतीचा आहे जेव्हा आपण प्रौढ न्यूरोनल कल्चर विषयी बोलतो तेव्हा आव्हान हे असते की तो हिप्पोकॅम्पल आहे की स्पायनल कॉर्ड कशाप्रकारे न्यूरॉन्स विद्युतकिय कार्यशील होतात तुम्हाला या ठिकाणी हे समजून घ्यावे लागेल की पेशी आयन चॅनेल्स कसे करतात आणि हे अगदी सुरुवातीला घडते जेव्हा आपण आईच्या गर्भामध्ये विकसित होत असतो बरेचशे न्यूरॉन्स कार्यक्षम असतात न्यूरॉन्स हे कल्चर डिशमध्ये विभाजित होतात परंतु ते शरीरात होतात की नाही याबद्दल आपण साशंक आहोत बरेच पुरावे उपलब्ध आहेत जे दर्शवितात की हिप्पोकॅम्पल आणि मोटोर न्यूरॉन्स विभाजित होत नाही जेव्हा तुम्ही प्रौढ न्यूरॉन्स डिश मध्ये घेता तर ते असे असते अशा पद्धतीचे कल्चर हे नेहमीच आव्हानात्मक असते प्रक्रिया होते आणि कनेक्टिव्हिटी सुद्धा स्थापित होते परंतु हे करताना वेळेचे भान ठेवावे लागते विकसित करताना अनुभव हा अत्यंत महत्त्वाचा असतो त्यासाठी तुम्हाला एक यादी बनवावी लागते ही काही छोटी समस्या नाही कारण मी सुद्धा या समस्येचा सामना केलेला आहे विट्रो प्रणालीमध्ये जेव्हा मला एडल्ट स्पायनल कॉर्ड कल्चर विकसित करायचे होते ज्यामध्ये पेशी विद्युत सक्रियता दर्शवितात ते कसे शक्य करून घ्यायचे त्यासाठी तुम्हाला हा पेपर वाचावा लागेल एडल्ट स्पायनल कॉर्ड कल्चर व्हेंट्रल हॉर्न यामध्ये मोटोर न्यूरॉन्स ची संख्या अधिक असते येथे काही चमकणार्या पेशी तसेच इंटर न्यूरॉन्स सुद्धा असतात आम्ही या पेशींना दोन महिन्यां पर्यंत कल्चरमध्ये जिवंत राहू देतो 30 दिवसानंतर कल्चर हे स्थिर होते आणि आम्ही तेव्हा दोन न्यूरोट्रान्समीटर त्यामध्ये जोडतो पेपर वाचल्या नंतर तुम्हाला कळेल की बऱ्याच चुका आणि परीक्षण केले गेले नंतर ग्लूटामेट आणि सेरोटोनिन ऍड केल्या जाते हे काही न्यूरोट्रान्समीटर आहेत जे नर्वस सिस्टम च्या विकासामध्ये मदत करतात पुन्हा पाच दिवसानंतर म्हणजेच 35 व्या दिवशी न्यूरोट्रांसमीटर ऍड केल्या जातो जो एसिटिल्कोलीन असते आपण तात्पुरते न्यूरॉन्स कंडीशनिंग करीत होतो विद्युत किया सक्रियता प्राप्त करून घेण्या साठी तात्पुरते न्यूरॉन्स कंडीशनिंग करीत असताना बऱ्याच पेशी विद्युत प्रतिक्रियात्मक नसतात म्हणून तुम्ही त्यांना पुन्हा पंधरा दिवस वाढ होण्यास दिले हा काळ साधारणतः चाळीस ते पन्नास दिवसांच्या मधला असतो यानंतर जेव्हा तुम्ही विद्युत् सक्रियता याचे निरीक्षण आणि परीक्षण करता तेव्हा तुम्हाला असे निदर्शनास येईल की बरेचसे न्यूरॉन्स एकल किंवा दुहेरी किंवा अनेक एक्शन पोटेन्शिअल सोडत असतात अशा प्रकारे हा शोध सेल कल्चरमध्ये एक नवीन दिशा देतो आणि सांगतो की कशाप्रकारे आयन वित्रो कल्चर प्रणाली अधिक वास्तविकतेच्या जवळ येऊ शकते येथे आपण गर्भातील पेशींच्या प्रकाराविषयी अधिक माहिती प्राप्त करून घेऊ शकतो परंतु भ्रूण सेल प्रकार वय संबंधित डिसऑर्डरचे वास्तविक जीवन मॉडेल असू शकत नाही वय संबंधित डिसऑर्डरसाठी तुम्हाला मिळत्याजुळत्या प्रणाली वापराव्या लागतील जेव्हा तुम्ही ऍडल्ट पेशी किंवा न्यूरॉन्स ची वाढ करता तेव्हा तुम्हाला या समस्यांचा सामना करावा लागेल म्हणून तुम्हाला नाविन्यपूर्ण पद्धतींचा शोध नेहमीच सुरू ठेवावा लागेल जर तुम्ही हा प्रयोग करणारे पहिलेच असतील तर तुम्हाला चाकोरीच्या बाहेर जाऊन विचार करावा लागेल न्यूरोट्रांसमीटर कंडीशनिंग संकल्पनेचा विचार करताना सुद्धा चाकोरीच्या बाहेर जाऊन विचार करणे गरजेचे आहे कारण समस्या ही आहे की जेव्हा एडल्ट पेशी कल्चर करून रिजनरेट करतो तेव्हा विलगीकरण करताना त्या एकल रूपात बाहेर येतात हे करीत असतांना तुम्हाला लक्षात घ्यायचे आहे की या पेशी फारच नाजूक असतात आणि म्हणूनच त्यांची वाढ करणे इतके सोपे नसते आम्हाला सुद्धा बरीच वर्ष लागली यासाठी प्रमाणित पद्धत विकसित करायला साधारणतः 5 ते 7 वर्ष आम्हाला लागली हे तंत्र विकसित करायला अशा प्रणाली मध्ये तुम्ही सर्रासपणे न्यूरोट्रान्समीटर वापरू शकत नाही कारण त्या फारच नाजूक असतात आणि त्यामुळे त्यांना नुकसान सुद्धा पोहोचू शकते म्हणून त्यांना विशिष्ट वेळेपर्यंत वाढू द्यायला हवे जवळजवळ तीन ते चार आठवडे त्यांना वाढू द्यायला हवे न्यूरॉन्स ची वाढ करणे सुद्धा इतके सोपे नाही त्यासाठी सुद्धा प्रचंड मेहनत लागते व्हिट्रो जीवशास्त्र किंवा विट्रो सेल कल्चर मध्ये होणारी प्रगती ही हळू आहे सुखद गोष्ट ही आहे की अनेक नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान उदयास येत आहे विशेष करून ते अभियांत्रिकी क्षेत्रात येत आहे निश्चितपणे या क्षेत्राचा चेहरा मोहरा येणाऱ्या काळात बदलून जाईल अशाप्रकारे आपण या अभ्यासक्रमाच्या शेवटाकडे वाळू मी तुम्हाला सांगितलेले सगळे पेपर्स मी तुम्हाला उपलब्ध करून देईल मी तुम्हाला मायक्रो चॅनेल तंत्रज्ञानाचे दोन छोटे मॉड्यूल देईल ज्याच्या मदतीने तुम्ही एमईएमएस फॅब्रिकेशन च्या उपयोगा विषयी माहिती करून घेऊ शकता तर तुम्हाला मायक्रो इलेक्ट्रोड अॅरे वर आधारित पेपर्स मिळतील जे सेल कल्चर आणि विद्युत उत्तेजना यावर प्रकाश टाकतात